गोष्ट अशी आहे की रोटर स्वतःच शॉर्ट सर्किट केला जातो नंतर तो स्टेटर च्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने सरकतो पण हे कधीहे n n s मिळवू शकणार नाहे तर टॉर्क प्रत्यक्षात 0 असेल आणि ध्रुव π r साठी त्या क्षेत्र प्रवाहाला काय म्हणतात आणि ते परस्पर संदर्भात स्थिर आहेत आणि त्या दरम्यानचा जर आकृती पाहिली तर टॉर्क fr च्या दिशेने विकसित होईल आणि शेवटी रोटर स्टेटर च्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरतो जो गती n सह आहे परंतु ns पेक्षा कमी आहे आणि नंतर स्थिर गतीपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून आता सर्किट मॉडेल चा विकास झाल्यानंतर प्रत्यक्षात गोष्टी कठीण नाहीत फक्त आपल्या समजुतीसाठी थोडेसे आवश्यक आहे तर आता हवेच्या अंतराच्या टॉर्क आणि उर्जा आउटपुट तर प्रत्यक्षात आपण हवेच्या अंतराच्या पलिकडे का पहातो ज्याला स्टेटर आहे नंतर स्टेटर आणि रोटर च्या मध्ये रोटर असेल तर अंतर आहे आणि शक्ती प्रत्यक्षात इनपुट शक्ती आहे जर रोटर चा विचार केला तर स्टेटर ला पण तीच इनपुट शक्ती आहे स्टेटर लॉस ती शक्ती वास्तविकपणे हवेच्या अंतरातून हस्तांतरित केली जाईल जिथे ते चुंबकीय क्षेत्र आहे तर रोटर ला त्याचे इनपुट असेल म्हणूनच आम्हे हवेच्या अंतराच्या पलिकडे शक्ती आहे म्हणतो याचा अर्थ असा आहे की म्हणजे हवेच्या अंतराळातून ज्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र आहे त्याद्वारे स्थानांतरित झाला तर म्हणूनच हवेच्या अंतरांतुन शक्ती हस्तांतरित होते तर या आकृतीकडे नजर टाका मग आपण नामकरण आणि इतर गोष्टीकडे येऊ आकृतीकडे नजर टाकल्यास हा एक बिंदू येथे a आणि b आहे आणि या बाजूने हा भाग हा स्टेटर प्रतिरोध आणि प्रतिक्रिय आहे हा कोर लॉस घटक आहे आणि हा चुंबकीय घटक आहे आणि हा a आहे आणि हा b आहे जेव्हा PG 3 बनवा तर ते पॉवर फेज आहे जे आपण P a म्हणतो आता PG म्हणजे काय आणि हे बाजू रोटर बाजू आहे हा प्रतिक्रिय आहे आणि हे r2s आहे की कारण हा भाग बदलणारा भाग आहे हे स्लिप वर अवलंबून आहे तर r2 s आता काहे शक्ती ओलांडते जे a b आहे हे शक्ती रोटर बाजूने इनपुट देते तर हे प्रवाह I1 आहे हे प्रवाह I2 आहे आणि हे I0 आहे फक्त येथे ट्रान्सफॉर्मर सर्किट सारखेच आहे S द्वारा हे r2 s आहे कारण हे फिरणारे उपकरण आहे तर आता या प्रकरणात हे सर्किट आहे आता टर्मिनल ओलांडणारी ऊर्जा आणि टर्मिनल आहे मी आकृती 10 मधील चिन्हांकडे पाहिल्यावर सांगितले की प्रति टप्प्यात विद्युत उर्जा आहे स्टेटर लॉस जे स्टॅटर तांबे लॉस आणि लोहाचे लॉस आहे तर हे येथे आहे I I2 R आहे ते लोहाचे नुकसान आणि येथे I12 2r1 म्हणजे स्टेटर कॉपर लॉस आणि म्हणूनच शक्ती आहे हवेच्या पोकळीच्या चुंबकीय क्षेत्राद्वारे स्टेटर वरून रोटर वर स्थानांतरित हे हवेच्या अंतरांमधील शक्ती n आहे आणि हे त्याचे 3 फेज PG म्हणून प्रतीक आहे तर म्हणून आकृती 10 पासून PG हे 3 I22I2 2 r2 s असेल जर आकृती पाहिली तर हे PG 3 फेज पॉवर आहे PG 3 म्हणजे पॉवर फेज तर 3 फेज पॉवर 3 I2 2 r2 s असेल तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की PG हे वास्तविक म्हणजे PG हे हवेच्या अंतराच्या पलीकडे उर्जा आहे असे लिहिले गेले आहे PG हे हवेच्या अंतरावरील शक्ती आहे हे 3 I2 2 r2 आहे मुळात रोटर कॉपर लॉस म्हणजेच हे रोटर कॉपर लॉस आहे जे तेथे स्लिप किंवा रोटर कॉपर लॉस स्लिप PG द्वारे विभाजित आहे रोटर कॉपर लॉस स्लिप PG स्लिप s तर S PG किंवा प्रत्यक्षात रोटर कॉपर लॉस ज्याचे आपण P c r S PG द्वारे प्रतिनिधित्व करीत आहात आणि S PGहे एक गोष्ट आहे परंतु क्रॉस गुणाकार S PG 3 I2 2 I2 म्हणून येथे p रोटर कॉपर लॉस S PG 3 I2 2 r2 लिहू शकता हे समीकरण 20 आहे आता यांत्रिक उर्जा उत्पादन जे Pm PG ची एकूण उर्जा आहे जी हवेच्या अंतरांमधील शक्ती आहे रोटर कॉपर लॉस जे यांत्रिक उर्जा आउटपुट असेल तर ते Pm PG 3 I2 2 r2असेल परंतु येथून PG 3 I2 2r2 येथे हा PG पर्याय आहे असे केल्यास 3 I2 2r2 सामान् घ्या आहे ते 1 S होईल आणि हा भाग PG आहे कारण PG PG 3 I2 2r2 S तर हा भाग PG आहे तर 1 S PG हे समीकरण 21 आहे आता याचा अर्थ असा आहे की सकल यांत्रिक उर्जा उत्पादन या 3 वेळा म्हणजे 3 फेज विद्युत ऊर्जा एका विरोधकांमध्ये r2 1S 1 घेतली जाते खरंतर हे सकल यांत्रिक उर्जा आउटपुट असते म्हणूनच आपण आकृती 10 पासून आकृती 11 मध्ये रेखाटू शकता जेथे r2 दर्शविले गेले आहे r2 S हा r2 r2 1 S 1लिहू शकतो याचा अर्थ r2 वजाबाकी r2 जोडा तर हा भार प्रतिकार असेल म्हणून जर आपण हे x 2 वर ठेवले तर हा r2 रोटर प्रतिरोध आहे आणि हे इतर गोष्ट बाकीची r2 1S 1 प्रत्यक्षात येथे भार प्रतिरोध आहे तर याचा अर्थ असा नाहे की या आर 2 पासून from एस या सर्किट मधून r2 द्वारा S केवळ r2 r2 1S 1 असे लिहिलेले आहे तर या मार्गाने गणिताचे असे प्रतिनिधित्व करू शकते म्हणूनच हे भार प्रतिरोध आहे हे आकृती 11 मध्ये भार प्रतिरोध चिन्हांकित देखील आहे आता हे समीकरण २१ पासून लक्षात आले आहे की रोटर ला वितरीत केलेल्या एकूण शक्तीपैकी यांत्रिक उर्जा उत्पादन o1 S चे घटक आहे आम्हे Pm 1 S PG पाहिले आहे येथे Pm समीकरण 21 1 S PG PG हे हवेच्या अंतराच्या शक्ती आहे आणि p v हे यांत्रिक उर्जा उत्पादन 1 S PG आहे तर हे गोष्ट मी फक्त त्या भाषेतच लिहित आहे तर समीकरण २० नुसार त्यातील S चा काहे भाग रोटर कॉपर लॉस मध्ये नष्ट झाला आहे तर समीकरण २० हे आहे तर कॉपर लॉस S PG जेथे वायू आणि अंतर शक्तीचे अपूर्णांक कॉपर लॉस होईल आणि हे Pm असेल बाकीचे १ असेल 1 S आम्हे PG म्हणतो तर मुळात याला काय म्हणतात ते PG S PG असेल तर मूलत ते PG असेल रोटर कॉपर लॉस तर तिथेच हे स्पष्ट आहे की इंडक्शन मोटरची उच्च स्लिप ऑपरेशन अत्यधिक अकार्यक्षम असेल आणि जर ते बर्याच उच्च स्लिप वर कार्यरत असेल तर याला अर्थाने अकार्यक्षम असेल प्रथम म्हणजे S PG जर S जास्त असेल तर कॉपर लॉस S जास्त असेल तर समीकरण 5 पासून S 1 nn s तर तीच गोष्ट 1 ω ω S देखील लिहू शकते आणि 2 π ने अंश आणि छेद देखील विभाजित करते तर ते 2 π n आहे ω असेल आणि 2 π n एस ω एस समकालीन वेग असेल म्हणून ω 1 लिहू शकते एस ω ते प्रति सेकंद रेडियन मेकेनिकल आहे हे 22 समीकरण आहे आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क पॉवर टॉर्क कोनीय वेग हा संबंध आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क विकसित केले आणि दिले असल्यास ते दिले असल्यास ते ω 1 S ω S दोन्हे बाजूंनी t ने गुणाकार करते याचा अर्थ असा की ω T 1 S ω S T कडे परत गेला तर स्टेटर रोटर वरील आकृती जेथे f 1 f 2 fr आणि टॉर्क टॉर्क ची प्रत्येक गोष्ट दिशेने दर्शविली जाते पहा ते येथे दिले आहे तर ω T 1 S ω S दोन्हे बाजूंनी विभाजित केले आणि हे प्रत्यक्षात Pm आहे कारण Pm ω T तर आणि Pm ω 1 S PG म्हणूनच या टॉर्क की हा एक 1 S हा एक याचा अर्थ 1 S ω S T 1 S PG आहे तर 1 S 1 S रद्द होईल तर ω S T PG म्हणून T PGω S तर याचा अर्थ असा की PG 3 I2 2 r2 S ω एस न्यूटन मीटर हे समीकरण 23 आहे आता एक संगणकीय प्रक्रिया आहे तर हे निश्चित नात् आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे सहज लक्षात ठेवण्याची आवश्यकता नसल्यास ते आता संगणकीय प्रक्रिया बनवू शकते तर या प्रकरणात आपण हे केले आहे की तोटा कमी करणारा घटक काढून टाकतो आणि यालाच हे स्टेटर बाजू म्हणतात हा चुंबकीय भाग आहे आणि हा x 2आहे r2 S जर सर्किट बघितल तर हे जाणून घ्या की b भाग हवा पोकळी PG ओलांडून आलेला आहे जे मी स्पष्ट केले आहे ते b दिले आहे तर हे Z f शोधण्याचा प्रयत्न केल्यास हे Z f दिले आहे कारण हे मालिका समांतर मंडल आहे तर हा x 2 r2 S is r2 S x 2 हे j x m सह समांतर आहे तर हे r2 S j x 2 च्या समांतर j x मीटर आहे जर यास गणित बनवून वास्तविक आणि काल्पनिक भाग वेगळे केले तर या रूपात Rf j x f बनवून वास्तविक वेगळे केले जाऊ शकते मी ते करत नाही मी विनंती करतो की हे करा तर यामुळे सिंगल फेज एसी सर्किट मधील समान गोष्टीचा अभ्यास तुम्ही आधीच केला आहे तर PG आता हे Rf j x f आहे तर PG 3 I12 Rf कारण जेव्हा हे बनते तेव्हा यास समतुल्य बनवताना काय होईल तर हवेच्या अंतरांमधील उर्जा 3 I12 Rf असेल समतुल्य सर्किट बनवा हे r1 आहे हे x1 आहे आणि हे Rf आहे आणि हे x f आहे तर आणि हे सर्किट बंद आहे म्हणाआणि हे विद्युत प्रवाह I1 आहे व्होल्टेज v आहे तर हा r1 आहे हा x1 हा Rf आहे आणि हा x f आहे तर j मी ठेवत नाहे तर j x1 j x j x f हे समजण्यासारखे आहे तर याचा अर्थ असा की PG ला हा बिंदू म्हणता येईल हा बिंदू प्रत्यक्षात हा मुद्दा आहे आणि हा बिंदू b असेल तर PG प्रत्यक्षात समान I1 प्रवाह आता वाहून जात आहे त्याला समकक्ष म्हणायचे आहे तर समान I1 तर PG 3 I12 Rf असेल कारण हे Rf आहे येथे हे मी लिहिलेले smaller Rf आहे तर त्यास smaller Rf बनवा तर Rf smaller Rf तर हा smaller Rf 3 I12 Rf आहे तर याचा अर्थ टॉर्क PGω S म्हणून3 I12 Rf S लिहू शकता येथे ते आहे smaller Rf आहे तर यात कोणता गोंधळ होऊ नये तर हे समीकरण 24 आहे तर म्हणजेच पुढील टॉर्क स्लिप वैशिष्ट्ये आहेत तर या प्रकरणात आपण काय करतो टॉर्क स्लिप वैशिष्ट्यासाठी अभिव्यक्ती सहजपणे आकृती १२ मधील डाव्या बाजूला सर्किट च्या समांतर शोधू शकतो थेवेनिन व्होल्टेज आणि थेवेनिन समकक्ष प्रतिरोध शोधण्याचा प्रयत्न केल्यास जसे आपण या बाजूने आपण अभ्यास केला आहे असे म्हटले आहे की जास्तीत जास्त पुढच्या कमाल ऊर्जा हस्तांतरण प्रमेय किंवा थेवेनिनचे प्रमेय ज्याचा आपण अभ्यास केला आहे जास्तीत जास्त शक्ती नंतर येईल तर आपण थियोव्हिन प्रमेयचा अभ्यास केलेला तर ज्याला ज्या शाखा म्हणतात त्या नंतर शोधल्या गेलेल्या शाखेत ज्याला नंतर आम्हे शोधले होते थेव्हिनिन व्होल्टेज आणि थेव्हिनिन प्रतिबाधा किंवा थेव्हिनिन dc सर्किट थेव्हिनिन प्रतिरोध मोजले त्याच प्रकारे आपण हे करू तर याच्या डाव्या बाजूला तर या सर्किट च्या डाव्या बाजूस आपल्याला दिसेल म्हणूनच या च्या डाव्या बाजूला बाण चिन्हांकित केले आहे तर असे केल्यास पुन्हा सर्किट बघा आणि मी पुन्हा सर्किट वर जात नाहे हे ऐकताना कृपया सोप सर्किट आणि तो येथे रेखाटलेला मार्ग काढा आणि त्यानुसार जे थेव्हिनिन r1 j x1जे j x m मीटरला समांतर सापडेल अशा गोष्टी शोधून काढा तर त्याचे समकक्ष म्हणजे r थेवेनिन j x थेवेनिन असेल एकदा r थेवेनिन j x थेवेनिन मिळवा मग गणना करा विद्युत प्रवाह गणना करा तर VThevenin v j x mr1 j x1e x m असेल तर ही बाजू विसरु नका कारण ही बाजू तिथे नसल्यामुळे आपल्याला VThevenin म्हणजेच V a b b व्होल्टेज गृहीत धरावे लागेल विद्युत प्रवाह वाहत आहे हा I आहे म्हणून I इतर गोष्टी विसरून जा हा भाग नाही तर I प्रत्यक्षात v r1 j x1 x m हे आहे म्हणून b थेवेनिन गृहीत धरा जेथे v a b j x m आहे हा भाग तेथे नाही फक्त मी या मालिकेचा भाग विचार करीत आहे तर VThevenin हे x m आहे तर हे प्रतिक्रिय आहे x mI हे असे याचा अर्थ v जे r1 j x1 x m ने विभाजित केले आहे म्हणूनच VThevenin आहे म्हणून मी येथे हे VThevenin v j x mr 1 j x1 x m मी लिहित आहे हे समीकरण 25आहे सर्किट नंतर आकृती 13 मध्ये कमी होते ज्यामध्ये VThevenin ला संदर्भ व्होल्टेज म्हणून घेणे सोयीचे आहे आता हे थेवेनिन समकक्ष आहे हे r थेवेनिन आणि x थेवेनिन आहे आणि हे r2 हे r2 S हे r 2 आहे S आहे r 2 सारखे लिहित आहोत r2 r2 1S 1 हा भार प्रतिरोध भाग आहे आणि हा व्हेरिएबल दर्शविला गेला आहे कारण हा s बदलू शकतो कारण स्लिप बदलू शकते तर हा r थेवेनिन x थेवेनिन आहे आणि हा बिंदू a b आहे आणि नंतर हे मुळात s द्वारा जोडलेले आहे हे x 2 r2 आहे परंतु r 2 द्वारे s असे लिहिले आहे तर म्हणूनच विद्युत प्रवाह I2 आहे आणि हे माझे व्होल्टेज VThevenin समजण्यायोग्य आहे तर आता आकृती 13 पासून I2 लिहा नंतर r थेव्हनिन x2 द्वारा S j x Thevenin x 2लिहिता येईल आणि जर ते केले असेल तर परिमाण आणि विद्युत प्रवाह आणि I2 2 b Thevenin मिळेल आधीच आम्हे सिंगल फेज सर्किट चा थेट अभ्यास केला आहे आम्हे विद्युत प्रवाह परिमाणच्या I2 2 VThevenin 2 r r थेवेनिन r2 S whole 2 x थेवेनिन x 2 whole 2 हे समीकरण 26 हे लिहित आहोत आता टॉर्क p PGω S PG 3 I2 2 r2 S ω S आहे तर हे माझे 3 ω एस नंतर I2 2या अभिव्यक्तीद्वारे येथे r2 द्वारे s करा हे माझे टॉर्क अभिव्यक्ती आहे हे समीकरण 27 आहे तर समीकरण 27 व्होल्टेज आणि स्लिप च्या फंक्शनच्या रूपात विकसित केलेल्या टॉर्क ची अभिव्यक्ती आहे दिलेल्या स्लिप साठी n असेल तर स्लिप चे मूल्य टॉर्क नंतर थेओनिन व्होल्टेजचे प्रमाण आहे जर स्लिप स्थिर असेल तर समजा स्लिप दिली गेली तर सर्व मापदंड स्थिर राहतील तर निश्चित व्होल्टेज वरील टॉर्क स्लिप चे वैशिष्ट्य आकृती 14 मध्ये दिले गेले आहे तर आम्हे फक्त मोटरिंग भाग ब्रेकिंग भाग किंवा निर्मिती भाग बद्दल थोडेसे शिकतो परंतु आम्हाला त्यात रस आहे तर मी आकृती या पुस्तकातून घेतलि आहे हा भाग हा मोटारींग चा भाग आहे ज्याला हा साइड ब्रेकिंग भाग लिहिला गेला आहे आणि ही ब्रेकिंग पदधत आहे आणि ही अधिक उत्पन्न करीत आहे आणि ही मोटारिंग पदधत आहे तर आम्ही निर्मिती पदधतचा अभ्यास करणार नाही ब्रेकिंग पदधतचा अभ्यास करणार नाही तर आपण एक गोष्ट जी केली आहे स्लिप n S n ला s विभाजित केली आहे या आकृतीकडे पहा या वेगाने आणि स्लिप हे दिशा आहे आता जेव्हा n n S समजा जेव्हा n n S नंतर त्या स्लिप ला काय म्हणायचे तर येथे ते स्लिप ० आहे आणि हे बाजू आहे आणि जेव्हा n ० आहे त्या वेळेस स्लिप 1 ची प्रारंभिक स्थिती आहे म्हणून जेव्हा n हे n0 आणि s 1 असलेली ही जागा आहे म्हणूनच वेग ही दिशा आहे आणि स्लिप ही दिशा आहे जर स्लिप डावीकडून डावीकडे सरकली असेल तर वेग हाच डावा आहे कारण वेग वाढत आहे याचा अर्थ असा आहे की जर n वाढत असेल तर वेग वाढवला तर n n S तेव्हा हा भाग म्हणजे स्लिप 0 तर स्लिप हे 1 आहे आणि जेव्हा n 0 आहे स्थिर स्थितीत स्लिप 1 आहे तर तो 1 आहे आणि येथे गती 0 या बाजूने उपद्रव करण्याची आवश्यकता नाहे आणि हे बाजू ब्रेकिंग पदधत आणि ही बाजू पदधत तयार करीत आहे त्याबद्दल थोडे स्पष्टीकरण दिले जाईल आणि या टप्प्यावर जेव्हा स्लिप 1 तेव्हा आपल्याला आढळेल की हे जे टॉर्क आहे ते प्रारंभिक टॉर्क T S आहे आणि आणखी एक गोष्ट अशी आहे की हे स्लिप आहे हे Smax T आहे म्हणजेच हे स्लिप चे मूल्य आहे ज्यासाठी हा टॉर्क iSmax imum याला ब्रेकडाउन टॉर्क म्हणतात तर हे स्लिप चे मूल्य आहे ज्यासाठी टॉर्क iSmax imum तर आपण Smax T लिहितो मॅक्स T म्हणजेच हे T चे मूल्य आहे ज्यास हे Smax imum टॉर्क आहे आणि त्याला ब्रेकडाउन टॉर्क म्हणतात हे येथे काही बिंदू आहेत हा पूर्ण भार कार्य बिंदू आहे तर स्लिप च्या कमी मूल्यात या प्रदेशाला सरळ रेषा रेखाटनसारखे काहेतरी सापडेल याचा अर्थ असा की या बिंदूला पहा स्लीप किंमत ही पूर्ण भार कार्य बिंदू जवळ आहे जे चित्रित केल्यास त्या टॉर्क स्लिप वैशिष्ट्य मिळते तर आणि या बाजूने आपण केवळ एक देऊ कारण मी पुस्तकातून घेतले आहे म्हणून जेव्हा मी हे दर्शवितो तेव्हा मला वाटते की पूर्णतेसाठी मला हे दर्शवावे लागेल म्हणूनच हे थोडेसे दर्शवित आहे परंतु मी हे स्पष्ट करीत नाही कारण या पहिल्या वर्षाच्या पातळीवर तेवढेच गरजेचे नाही दुसऱ्या किंवा तृतीय वर्षाला गेल्यावर यापेक्षा तपशीलवार आणि सर्व काही शिकाल तर मी असे म्हटले आहे की कधीकधी या t कमालला आम्हे ब्रेक डाउन म्हणतो कधीकधी याला TBD म्हणतो कधीकधी जास्तीत जास्त टॉर्क म्हणतात तर म्हणूनच येथे लिहिले आहे मोटरिंग पद्धत आणि स्लिप हे 0 च्या दरम्यान असेल आणि या आकृतीतील स्लिप हे 1 किंवा 0 मध्ये राहेल आणि येथे ते 1 आहे तर स्लिप च्या या श्रेणीसाठी सर्किट मॉडेल मधील भार प्रतिकार पहा आकृती 13 सकारात्मक आहे साहजिकच एक यांत्रिक उर्जा उत्पादन आहे जे टॉर्क त्या दिशेने विकसित होते ज्यामध्ये रोटर S 0 टॉर्क वर फिरतो ज्याला 0 म्हणतात इथे S 0 आहे तर या बिंदूवर टॉर्क 0 आहे कारण हे Y अक्ष आहे हे बाजू टॉर्क आहे आणि हे स्लिप ची गती आहे तर जेव्हा हे टॉर्क 0 आहे तेव्हा या ठिकाणी आहे तर त्या टॉर्क मध्ये जास्तीत जास्त टॉर्क आहे मी सांगितले किंवा ब्रेकडाउन टॉर्क TBD मी सांगितले की या स्लीप वर Smax T तर रोटर मोटर हळूहळू थांबत जाईल जर ती ब्रेकडाउन टॉर्क पेक्षा अधिक लोड केली असेल तर दुसरी गोष्ट S 1 येथे आहे जी स्थिर स्थिती आहे जेव्हा रोटर स्थिर असते ती म्हणजे स्थिर स्थिती सुरुवातीस टॉर्क शी TSI संबंधित आहे जे सामान्यतः बनवलेल्या केलेल्या मोटारसाठी असते आकृतीमध्ये सुरुवातीचे टॉर्क हे जास्तीतजास्त टॉर्क किंवा ब्रेकडाऊन टॉर्क पेक्षा कमी असते तर सामान्य कार्य बिंदू TBD च्या खाली स्थित आहे तो जास्तीत जास्त टॉर्क आहे संपूर्ण लोड स्लिप सहसा 2 ते 8 टक्के असते तर TBD जास्तीत जास्त टॉर्क आहे आणि भार नसल्यास टॉर्क स्लिप वैशिष्ट्य रेषात्मक आहे तर मी रेषीय भाग दाखविला आणखी एक गोष्ट पहा हे वास्तविकता आहे हे केवळ निर्मिती पद्धतीच्या फायद्यासाठी आहे आणि स्लिप नकारात्मक आहे तर नकारात्मक स्लिप म्हणजे सुपर समकालीन वेग n पेक्षा जास्त ns वर चालणारा रोटर सूचित करतो म्हणजेच मोटर जनित्र म्हणून चालू आहे आकृती 3 च्या सर्किट मॉडेल मध्ये भार प्रतिकार नकारात्मक आहे ज्याचा अर्थ असा आहे की मशीन टर्मिनल वर विद्युत उर्जा दिली जाते तेव्हाच यापेक्षा जास्त तपशीलांमध्ये यांत्रिक उर्जा घातली पाहिजे आम्हे दुसर्या किंवा तिसर्या वर्षासाठी मशीन कोर्स मध्ये शिकू आणि ब्रेकिंग पद्धत जेव्हा एकापेक्षा जास्त स्लिप असतो मोटर हे 0 पेक्षा कमी फिरणार्या क्षेत्राच्या विरुद्ध दिशेने धावते नकारात्मक म्हणजे मोटर 0 पेक्षा कमी फिरणार्या क्षेत्राच्या विरुद्ध दिशेने धावते म्हणजे ते क्रियाशील ब्रेकिंग असलेल्या यांत्रिक शक्ती खेचणाऱ्या विरूद्ध दिशेने धावते आहे फक्त रोटर तांबे मध्ये उष्णता म्हणून मोकळी आहे प्रथम वर्ष पातळीवर हे बरेच आहे पुढ iSmax imum किंवा ब्रेकडाउन टॉर्क कसे शोधायचे ते पाहू तर समीकरण 27 पासून जास्तीत जास्त टॉर्क d Td S 0 आहे हे समीकरण आहे ज्यासाठी आपल्याला S Smax T मिळेल जर d Td S किंवा d Td S 0 सेट केले तर सरलीकृत होईल S वास्तविक Smax T r2 आणि मूळ r थेव्हनिन 2 x थेव्हनिन x 2 2 अंतर्गत विभाजित हे समीकरण 20 आहे आता जर S हा पर्याय असेल तर S त्याला Smax T म्हणायचे आणि सरलीकृत केल्याने T T max 3ω S मिळेल म्हणजे I 0 5 VThevenin r थेवेनिन root r थेव्हनिन २ x थेवेनिन x 2 whole 2 हे समीकरण 29 आहे तर समीकरण 29 पासून हे लक्षात येते की जास्तीत जास्त टॉर्क स्वतंत्र आहे रोटर प्रतिरोध r2 तर ज्या स्लिप वर उद्भवते ते थेट प्रमाणित असते तर याचा अर्थ स्लिप थेट r2 च्या प्रमाणात आहे आणि हा भाग रोटर प्रतिरोध r2 पेक्षा स्वतंत्र आहे तर हे समीकरण 29 आहे स्लिप प्रारंभ करा म्हणून समीकरण 27 ला S 1 ठेवा नंतर हे प्रारंभिक टॉर्क साठी व्यक्त होईल टॉर्क सुरू केल्याने रोटर सर्किट मध्ये प्रतिकार वाढवते जर प्रतिरोध रोटर सर्किट जोडला तर हे r2 आहे तर हळूहळू ते वाढवता येते समीकरण 28 पासून अधिकतम आरंभिक टॉर्क साठी Smax T 1 प्राप्त केले जाईल जे r2r थेवेनिन 2 x थेव्हनिन x 2 2 मूळ असेल जास्तीत जास्त आरंभिक टॉर्क साध्य केला जातो ते समीकरण 28 आहे जर ते आले तर s 1 सेट केल्यास जास्तीत जास्त प्रारंभिक टॉर्क मिळवता येऊ शकते कारण हे जास्तीत जास्त स्लिप अभिव्यक्ती आहे तर ते VThevenin 1 सुरू होते जर S 1 ठेवले तर नंतर आरंभिक टार्क r2 रूट r थेव्हनिन2 x थेव्हनिन x 2 2 या 28 समीकरणातून प्राप्त होईल 28 हे समीकरण 20 आहे हे समीकरण 28 आहे आणि समीकरण 26 पासून नंतर I2 या अभिव्यक्तीवर VThevenin root होईल जे आपण आधीच पाहिले आहे म्हणून आरंभात S 1 जेव्हा स्लिप 1 तर प्रारंभिक प्रवाह VThevenin असेल येथे S एक ठेवले म्हणजे S १ त्यास या गोष्टी लक्षात ठेवून म्हणजे 3 फेज सर्किट सॉरी सिंगल फेज सर्किट सारखे निराकरण करायचे असते आता समीकरण 33 साठी हे स्पष्ट आहे की सुरवातीचा प्रवाह कमी होईल तर अर्थातच पुढील स्लिप रिंग इंडक्शन मोटर ring induction motor चा हा फायदा आहे ज्यामध्ये कमी प्रारंभिक प्रवाहात उच्च प्रारंभिक टॉर्क प्राप्त केला जातो आता अंदाजे आपण जवळपास जाऊ आता कधीकधी कार्य वैशिष्ट्यपूर्णतेचे एक अंदाजे उत्तर मिळवण्यासाठी हे समजणे सोयीचे आहे की स्टेटर प्रतिबाधा नगण्य आहे जे r थेवेनिन 0 x थेव्हनिन 0 त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते म्हणजे आकृती 13 कडे परत जा त्या प्रकरणात काय होईल ते VThevenin V आढळेल येथे मी आकृती 12 आकृती 13 आणि समीकरण 25 लिहिले आहे कृपया या गृहेतने वर परत जा आणि r थेवेनिन 0 x थेव्हनिन 0 आणि 32 समीकरणात I2 V रूट मिळेल r2 S2 x 2 2 हे समीकरण 34 आहे तर r थेवेनिन 0 आणि x थेव्हनिन 0 आणि VThevenin V हे समीकरण 27 मध्ये ठेवले तर त्याला टॉर्क 3ω S V2 r2 S मिळतील तर हे समीकरण 35 आहे आता S Smax 2 देखील जर असे केले तर S ते r2 x 2 होईल या गृहेती वर आधारित आहे तर त्या Smax t Smax t ने अभिव्यक्तीला पर्याय द्या r थेवेनिन 0 आणि S थेवेनिन0 S Smax t r2 x 2 मिळेल तर कधीकधी अंकीय सोडवण्यासाठी हे आवश्यक असेल म्हणून पर्यायी रोटर प्रतिरोध आणि जास्तीत जास्त टॉर्क t त्या अभिव्यक्तीमध्ये ठेवल्यास 3ω S 0 5 V2x 2 हे समीकरण 37 मिळेल आणि त्याचप्रकारे आरंभिक टॉर्क च्या अभिव्यक्तीमध्ये समान गोष्ट ठेवल्यास केवळ r थेवेनिन x थेवेनिन 0 आहे व VThevenin b प्रारंभ होईल टॉर्क c वर v 2r2 हे समीकरण आहे 38 हे प्रथम आहे हे विकसित केल आणि नंतर सोपी समजुती बनवतो तर जास्तीत जास्त आरंभिक टॉर्क Smax T 1 r2 x 2 या स्थितीत साध्य झाला आहे आणि आरंभ करताना S 1 असे गृहेत धरले तर ते r2 S2 असेल तर आणि T ला जास्तीत जास्त प्रारंभ केल्यास त्या अभिव्यक्तीमध्ये T कमाल 3ω S 0 5 V2x 2असेल तर या सर्व सोप्या गोष्टी फक्त एक दुसरे ठेवतात आणि अभिव्यक्ती मिळतील तर कमी स्लिप वर काहे अंदाजे संबंध आहे म्हणून प्रेरण मोटरची रेट केलेल्या पूर्ण भार स्लिप च्या आसपास अगदी कमी आहे जसे की 2 s x 2 पेक्षा खूपच मोठी आहे तर यात असे x 2 पूर्णपणे दुर्लक्षित केले जाऊ शकते तर सोप्या विश्लेषणामध्ये तर म्हणूनच 34 समीकरण नंतर I2 मध्ये सरलीकृत केले जाईल S vr2 असेल म्हणजे x 2 कडे दुर्लक्ष करीत आहोत कारण असे मानतो की r2 द्वारा s हे x 2 पेक्षा खूप मोठे आहे पुढील सरलीकरण आहे आणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा या समीकरणाकडे जात नाहे फक्त लिहा आणि त्याचप्रमाणे 35 समीकरण या आधारे सुलभ करतो मी x2 0 ठेवतो तर नंतर T 3ω S S v 2r2 मिळेल हे समीकरण 41 आहे तर समीकरण 41वरून असे लक्षात येते की टॉर्क स्लिप यांचा संबंध कमी स्लिप च्या प्रदेशात जवळजवळ रेषात्मक असतो आणि जेव्हा स्लिप खूपच अल्प असतो टॉर्क स्लिप संबंध बर्यापैकी रेषीय असतात तर हे हे जास्तीत जास्त उर्जा आउटपुट दिसेल आता सर्व जरी जास्तीत जास्त शक्ती दर्शवेल की इंडक्शन मशीन साठी काय बदलत नाही आपण हे पाहणार आहोत की इंडक्शन मोटर ची गती भारासह कमी होते जास्तीत जास्त यांत्रिक उर्जा आउटपुट त्या स्लिप शी संबंधित नाहे ज्यावर जास्तीत जास्त टॉर्क विकसित झाला आहे आकृतीतून जास्तीत जास्त मेकॅनिकल उर्जा उत्पादनासाठी सशर्त आपण पाहिले आहे की आपण पाहिलेल्या dc सर्किट मध्ये जास्तीत जास्त ऊर्जा हस्तांतरण प्रमेय वापरले आहे त्या त्यामध्ये भार प्रतिरोध आहे r2 1S 1 ते r थेवेनिन r2 2 x थेवेनिन x 2 2 च्या बरोबरीचे आहे आकृती 13 आणि आकृती 13 r2 वर गेलो आणि या गोष्टी आणि फक्त सर्किट कडे पहात आहोत की जास्तीत जास्त यांत्रिकी उर्जा उत्पादन करण्यासाठी हे भार प्रतिरोध 1 हा असणे आवश्यक आहे परंतु ते शक्य नाही तर जास्तीत जास्त उर्जा आउटपुट हे स्लिप ला परिभाषित केलेल्या समीकरण 42 प्रमाणे दिले जाऊ शकते तथापि हे स्थिती अगदी कमी कार्यक्षमतेच्या आणि खूप मोठ्या विद्युत प्रवाहाशी संबंधित आहे आणि मोटरच्या सामान्य कार्यक्षेत्राच्या पलीकडे आहे तर ते लौकिकदृष्ट्या शक्य नाहे जास्तीत जास्त शक्ती बदलाचे प्रमेय वापरा आकृती 3 वर जा आणि एक अट ते तयार करू शकते आम्हे हे देखील पाहिले आहे की जास्तीत जास्त उर्जा चाचणीसाठी DC सर्किट मधील प्रमेय जे r भार r थेव्हिनिन नसतात तर इथे r2 ला x 2 जोडल्यामुळे येथे ac सर्किट आहे तर म्हणूनच तिथे प्रतिबाधा भाग आहे तर आता ठीक आहे